अभिवादन मूल्यमापन नमुने आणि मूल्यमापन साधने यावर आधारित मॉड्यूल 2 भाग 8 मध्ये आपले स्वागत आहे सीओ गाठण्यासाठी लक्ष्य निर्धारित करण्यात तंत्रज्ञानाचे स्वरूप व त्यांची भूमिका आपण पाहिली आहे या भागाचे अपेक्षित परिणाम म्हणजेः अभियांत्रिकी विषयासाठी मूल्यमापन नमुना आणि मूल्यमापन साधने तयार करण्याची प्रक्रिया समजून घेणे मूल्यमापन करण्याची पद्धत संस्था ते संस्था यामध्ये नाट्यमयपणे बदलते वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये मूल्यमापन ज्या पद्धतीने राबविले जाते त्या प्रमाणात खूप भिन्नता आढळते परंतु अत्यंत व्यापकपणे आपण त्यांना दोन भागांमध्ये विभागू शकतोः निरंतर अंतर्गत मूल्यांकन आणि सत्रांत परीक्षा सीआयई आणि एसईईला दिलेली संबंधित भारांक देखील संस्था ते संस्था बरीच बदलतात विद्यापीठाशी संबंधित असलेल्या स्तर 2 संस्थांमध्ये साधारणत सीआयईचे भारांक सुमारे 20 असते आणि सत्रांत परीक्षेचे भारांक 80 असते तर ते 2080 होते परंतु ते स्वायत्त संस्थांमध्ये बदलू शकतात आणि 6040 पर्यंत जाऊ शकतात तर अशा काही संस्था आहेत ज्या एसईईला 60 आणि सीआयईला 40 गुणांचे वाटप करतात परंतु स्वायत्त संस्थांमध्ये सामान्य वाटप 5050 आणि अस्वायत्त संलग्न संस्थांमध्ये 2080 आहे ही सर्वात सामान्य संख्या आहे परंतु ती विद्यापीठे आणि संस्थांमध्ये भिन्न आहे आणि बहुतेक मूल्यमापन अजूनही लेखी प्रतिसाद घेते निरंतर अंतर्गत मूल्यांकन किंवा अंतर्गत मूल्यमापन यासंदर्भात निरंतर अंतर्गत मूल्यमापनात वापरल्या जाणाऱ्या मूल्यमापन साधनांची संख्या आणि साधनांचे प्रकार हे संस्था किंवा संबंधित विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून असतात पुन्हा व्यापक भिन्नता असू शकते अशी विद्यापीठे आहेत जिथे आपण सीआयईचा एक भाग म्हणून केवळ दोन चाचण्या घेऊ शकता आणि त्यांची सरासरी सीआयई गुण म्हणून घेतली जाते अशा संस्था आहेत जिथे 3 चाचण्या घेतल्या जातात आणि सर्वोत्कृष्ट 2 निवडल्या जातात आणि त्यांची सरासरी सीआयई म्हणून घेतली जाते अश्याही ही काही संस्था आहेत जिथे शिक्षकास सीआयईच्या विशिष्ट गुणांबद्दल स्वातंत्र्य आहे आणि शिक्षक विशिष्ट गुणांसाठी प्रश्नमंजुषा गृहपाठ छोटे उपक्रम देऊ शकतात ठराविक गुणांसाठी हे लेखी परीक्षेच्या स्वरूपात असणे आवश्यक आहे तर संभाव्य मूल्यमापन साधनांचे बदल आणि या साधनांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न जाऊ शकतात हे संस्थे प्रमाणे बदलू शकते परंतु सर्व बाबतींत संपूर्णपणे घेतलेल्या अंतर्गत मूल्यमापनाने सर्व सीओ ना पुरेसे समाविष्ट केले पाहिजे आणि बऱ्याच संस्थांसाठी हे एक मोठे आव्हान आहे विशेषतः नंतरच्या सीओ चे मूल्यमापन करणे हे एक आव्हान होते उदाहरणार्थ 8 सीओ असल्यास सीओ 7 आणि 8 चे मूल्यमापन करणे सामान्यतः एक आव्हान असते कारण जोपर्यंत शिक्षण सामग्री सीओ 7 आणि सीओ 8 उघड करते सहसा तोपर्यंत शेवटची चाचणी घेण्यात आलेली असते म्हणूनच आंतरिक मूल्यमापन अशा प्रकारे रचण्यात आव्हाने आहेत की सर्व सीओना पुरेसे समाविष्ट केले जाईल आणि या सर्व बाबींचा विचार करण्याच्या दृष्टीने लक्षणीय नियोजन केले पाहिजे त्याशिवाय सीआयई सीओ प्राप्तीची गणना करण्यासाठी डेटा प्रदान करण्यात अपुरी पडण्याची शक्यता आहे तर या भागात आपण गुणवत्ता सीआयई तसेच गुणवत्ता एसईई सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजन आराखड्यावर लक्ष केंद्रित करू सीआयईची पहिली पायरी अशी असेलः उपलब्ध मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे शिक्षकांनी वापरल्या जाणाऱ्या या मूल्यमापन साधनांचा तपशील आणि सीआयईसाठी ही साधने वापरण्याचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे मी नमूद केल्याप्रमाणे फक्त 2 चाचण्या असू शकतात किंवा 2 चाचण्या आणि काही विशिष्ट प्रश्नमंजुषा असू शकतात किंवा चाचण्या प्रश्नमंजुषा गृहपाठ असू शकतात किंवा लहान उपक्रम नंतर चाचण्या देखील होऊ शकतात तर या सर्व प्रकरणांमध्ये आपण प्रथम या मूल्यमापन साधनांचा तपशील आणि त्यांच्यासाठी वाटप केलेले गुण तसेच ती विशिष्ट साधने कधी दिली जाणार आहेत हे निश्चित केले पाहिजे आपण जे येथे पाहत आहोत ते एक उदाहरण आहे जेथे शिक्षक 2 चाचण्यांवर विचार करीत आहेत प्रत्येकी 15 गुणांसाठी नंतर 2 प्रश्नमंजुषा प्रत्येकी 5 गुण व 2 गृहपाठ पुन्हा प्रत्येकी 5 गुणांसाठी एकूण 50 गुण मिळतील आणि आपण बघू शकता की वेळापत्रकाप्रमाणे चाचणी 1 आणि चाचणी 2 अनुक्रमे सातव्या आठवड्यात आणि तेराव्या आठवड्यात होईल दोन प्रश्नमंजुषा अनुक्रमे पाचव्या आठवडा आणि चौदाव्या आठवड्यात नियोजित आहेत आणि गृहपाठ 1 आणि 2 अनुक्रमे नवव्या आठवड्यात आणि पंधराव्या आठवड्यात मध्ये सादर करावयाचे आहेत आता जेव्हा हे गृहपाठ विद्यार्थ्यांना दिले जातात तेव्हा शिक्षकाला विद्यार्थ्याला गृहपाठवर काम करण्यास आणि सादर करण्यास किती वेळ द्यावा लागेल यावर अवलंबून निर्णय घ्यावा लागेल परंतु असे गृहित धरले जाते की गृहपाठाचा विषय विद्यार्थ्यास योग्य प्रकारे आगाऊ दर्शविला गेला आहे आणि ज्या आठवड्यात तो सादर करायचा आहे तो पुढचा भाग माहित आहे तर या प्रकारची योजना बनविण्याची ही पहिली पायरी असेल वापरली जाणारी मूल्यमापन साधने आणि ही साधने वापरण्याचे वेळापत्रक तयार करणे याची नोंद घ्यावे की मूल्यमापन योजनेत जे सूचित केले जाईल ते अंतिम गुण असतील उदाहरणार्थ पहिला गृहपाठ पाच गुणांचा आहे परंतु विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ 5 गुणांसाठी असणे आवश्यक नाही मी ते 20 गुणांसाठी सांगू शकतो परंतु अशा परिस्थितीत काय घडेल की विद्यार्थ्यांची कामगिरी शेवटी योग्य प्रमाणात घेतली जाईल म्हणजे पहीला गृहपाठ वीस गुणांसाठी दिला जातो नंतर अंतिम गुणांचे 4 भाग केले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांची कामगिरी योग्य प्रमाणात केली जाईल प्रश्नमंजुषा आणि गृहपाठाची रचना करताना हे आवश्यक ठरते कारण त्यांना देण्यात आलेली एकूण गुणांची संख्या कमी असेल आणि अशा लहान संख्येच्या गुणांसाठी साधनांची रचना करणे फार सोयीचे नसेल तर मी 20 गुणांसाठी प्रश्नमंजुषा तयार करू शकतो आणि नंतर ते 5 गुणांच्या प्रमाणात आणू शकतो शिक्षकांची आवश्यकता आणि सुविधा यावर आधारित कोणत्याही मूल्यमापन साधनासाठी या प्रकारचे प्रमाणीकरण होऊ शकते मूल्यमापन साधने आणि त्यांचे वेळापत्रक ठरविल्यानंतर आपण आता सीओकडे पहायला हवे प्रत्येक सीओसाठी तीन गोष्टी आहेत ज्या आपण निश्चित केल्या पाहिजेत प्रथम क्रमांकः सीआयईसाठी एकूण गुणांपैकी सीओला वाटप करावयाचे गुण तर आपल्याकडे उदाहरणार्थ सीआयईसाठी 50 गुण आणि सीओ 1 सीओ 2 सीओ 3 वगैरे किती गुणांचे वाटप केले जाईल हे तयार आहे तर एखाद्या विशिष्ट सीओसाठी वाटप केले जाणारे गुण जे आपण निश्चित केले पाहिजे मग संबंधित मूल्यमापन साधनांवर या गुणांचे वितरण हे शक्य आहे की आपण एका विशिष्ट सीओला 2 3 मूल्यमापन साधने वापरू उदाहरणार्थ सीओ 1 चाचणी 1 तसेच प्रश्नमंजुषा 1 तसेच गृहपाठ 1 मध्ये संबोधित केला जाईल तर चाचणी 1 मध्ये किती गुणांचे वाटप केले जाईल प्रश्न 1 मध्ये किती गुण असतील आणि गृहपाठ 1 मध्ये किती असतील आम्हाला ते निश्चित करावे लागेल मगः या सीओशी संबंधित मूल्यमापन साधनांच्या बौद्धिक पातळीवर आपण यासंबंधी पुन्हा सविस्तर चर्चा करू परंतु या सीओशी संबंधित मूल्यमापन साधनांच्या बौद्धिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे तर प्रथम गुणांचे वाटप एकूण सीआयई गुणांपैकी विशिष्ट सीओला वाटप केलेले गुण अर्थातच ही शिक्षकाची निवड आहे फक्त मर्यादा अशी आहे की प्रत्येक सीओचे मूल्यमापन केले जाणे आवश्यक आहे ज्याचा अर्थ असा आहे की शून्य पेक्षा जास्त गुण प्रत्येक सीओला वाटप करणे आवश्यक आहे त्यापलीकडे ही शिक्षकांची निवड आहे तथापि शिक्षकांनी वाटप केलेल्या गुणांच्या निर्णयामध्ये दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार केल्यास ते हितावह ठरेल एक म्हणजे त्या सीओसाठी वर्गातल्या तासांचे प्रमाण आपण एखाद्या विशिष्ट सीओला बराचसा वेळ घालवतो परंतु त्या सीओला वाटप केलेल्या गुणांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी असल्यास ते फारसे नैसर्गिक दिसत नाही तर सीओसाठी समर्पित वर्ग तासांचे प्रमाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते परंतु वर्गातील इतकी टक्केवारी सीओला दिलेली आहे या अर्थाने अल्गोरिथमिक नाही तर समान 50 टक्केवारी या सीओला दिलेली आहे हे असे नाही परंतु शिक्षकांनी विचारात घेतले पाहिजे असे हे एक महत्त्वाचे प्रमापक आहे आणि नंतरच्या विषयात असणारा त्या सीओच्या संबंधातील व्यक्तिनिष्ठ धारणा ती देखील विचारात घेतली जाऊ शकते या प्रमापकांच्या आधारे अखेरीस शिक्षकाला ठरविणे आवश्यक आहे की विशिष्ट सीओला किती गुणांचे वाटप करायचे आहे तर ते स्वातंत्र्य अजूनही शिक्षकावर अवलंबून आहे परंतु या प्रमापके आहेत जे त्या संख्येवर निर्णय घेताना विचारात घेतले जाऊ शकतात उदाहरणार्थ विषयातील आपण एक सीओ सीओ 5 पाहू समजा वर्ग सत्रांची एकूण संख्या 56 आहे आणि सीओ 5 साठी नियोजित वर्ग सत्रांची संख्या 8 आहे ती 14 टक्के आहे आणि एकूण सीआयई गुण 50 आहेत तर जर तुम्ही समान टक्केवारीने काटेकोरपणे जाल तर 7 गुण मिळतील केवळ सीओ 5 ला 7 गुणांचे वाटप करणे शक्य आहे परंतु शिक्षकांना या सीओ 5 नंतरच्या विषयांसाठी अधिक महत्वाचे किंवा महत्त्वपूर्ण असल्याचे जाणवले तर त्यांनी सीओ 5 ला प्रत्यक्षात 10 गुणांचे वाटप केले आहे जे ठीक आहे तर शिक्षकाद्वारे विशिष्ट सीओला वाटप केलेले गुण या दोन घटकांवर अवलंबून असतात पण शेवटी ती शिक्षकाच्या रचनेची निवड आहे तर सीओ 5 साठी 10 गुणांचे वाटप केले आहे त्याच पद्धतीने शिक्षकाला प्रत्येक सीओला वाटप करावयाचे गुण निश्चित करावे लागतील आणि अर्थातच सीआयई साठी निश्चित केलेल्या गुणांप्रमाणे एकूण सिओ चे गुण येणे आवश्यक आहे या प्रकरणात सीआयई साठी एकूण गुणे 50 आहेत तर समजा गुणांचे वाटप येथे दर्शविल्याप्रमाणे आहे सीओ 5 व्यतिरिक्त इतर सर्व सीओ प्रत्येकी 8 गुण तर सीओ 5 ला 10 गुण आहेत तर आपल्याकडे 8x5 40 आहे अधिक 10 50 गुण ही निवड शिक्षकाची आहे हे आवश्यक नाही की सीओ 1 सीओ 2 सीओ 3 सीओ 4 आणि सीओ 6 सर्वांचे भारांक प्रत्येकी 8 असावेत या प्रकरणात शिक्षकाने असा निर्णय घेतला आहे परंतु आपण ज्या घटकांवर चर्चा केली त्या आधारे ते सीओ ते सीओ प्रमाणे बदलू शकतात तर शिक्षकांना सीओना या प्रकारच्या सीआयई गुणांचे वाटप करण्याचा निर्णय घ्यावा लागेल मग प्रत्येक सीओ साठी आपण गुण आधीच निश्चित केले आहेत आता शिक्षकांनी संबंधित गुणांच्या साधनांवर या गुणांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला पाहिजे पुन्हा ही शिक्षकाची निवड आहे मूलत आपण काय म्हणतो आहे की सर्व सीओद्वारे विशिष्ट सीओ संबोधित केली जाते फक्त मर्यादा अशी आहे की जर एखाद्या सीओला एखाद्या मूल्यमापन साधनाद्वारे संबोधित करायचे असेल तर त्या सीओशी संबंधित शिक्षण सामग्री त्या विशिष्ट मूल्यमापन साधनाच्या अनुसूचित वेळेच्या आधीपासूनच दिले पाहिजेत उदाहरणार्थ आपण पाहिले की टी 1 सातव्या आठवड्यात नियोजित आहे आता पाठांची योजना सूचित करते की सीओ 6 ही 12 व्या आणि 13 व्या आठवड्यांत नियोजित आहे स्पष्टपणे सीओ 6 टी 1 द्वारा संबोधित केले जाऊ शकत नाही पूर्वीच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या या योजनेत ही मोठी अडचण होती जिथे फक्त २ चाचण्या असतात आणि चाचणी २ पूर्ण होईपर्यंत बहुतेक प्रकरणांमध्ये शिक्षकांनी फक्त पहिल्या 4 किंवा 5 CO शी संबंधित अभ्यास घेतलेला असतो तर उर्वरित सीओ अजूनही पाठाच्या योजनेनुसार पूर्ण करणे बाकी आहे परंतु त्याआधीच मूल्यमापनाचे शेवटचे साधन संपले आहे तर मूलत आमच्याकडे नंतरच्या सीओशी संबंधित काही कार्यप्रदर्शन डेटा नव्हता अशा प्रकारच्या मूल्यमापन योजनेतील ही एक मोठी कमतरता होती तर अनेक स्वायत्त संस्थांना हे अगदी लवकर लक्षात आले आणि त्यांनी इतर मूल्यमापन साधने आणली चाचण्या व्यतिरिक्त जे नंतरच्या सीओला संबोधित करण्यासाठी सत्रात नंतर दिली जाऊ शकते अन्यथा नंतरच्या सीओना संबोधित करणे खूप अवघड होते तर प्रश्नमंजुषा किंवा गृहपाठ या सारखी अन्य मूल्यमापन साधने नंतरच्या सीओ पूर्ण करण्यासाठी आवश्यक ठरतील तर ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकाला एखाद्या विशिष्ट सीओला संबोधित करण्यासाठी वापरली जाणारी मूल्यमापन साधने ठरवणे आवश्यक आहे तर हे वैध योजनेचे उदाहरण आहे आमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की मूल्यमापन साधन ज्यावेळी द्यायचे निश्चित केले आहे त्या वेळपर्यंत त्या सीओशी संबंधित सूचना सामग्री वर्गात पूर्ण करणे तर सीओ 1 साठी आधीपासूनच वाटले गेलेले एकूण गुण 8 आहेत आणि त्यासाठी गुणांचे वाटप प्रश्नमंजुषा 1 मध्ये 3 गुणांचे वाटप केले आहे आणि टी 1 मध्ये 5 गुणांचे वाटप केले आहे एकूण 8 गुण आणि प्रश्नोत्तरी 1 आयोजित केल्यावर किंवा टी 1 आयोजित केला जाईल तेव्हा सीओ 1 शी संबंधित सामग्री वर्ग कक्षात पूर्ण झाली असेल तर विद्यार्थी प्रश्नमंजुषा 1 आणि टी 1 घेण्यास तयार असेल ज्यात सीओ 1 शी संबंधित प्रश्न असतील त्याचप्रमाणे प्रत्येक सीओ साठी आपण ठरवले पाहिजे की मूल्यमापन साधने कोणती आहेत ज्यात त्या सीओला संबोधित केले पाहिजे समजा आपण असे केले आहे उदाहरणार्थ सीओ 6 जो कोर्सचा शेवटचा सीओ आहे आपण पाहु शकतो की हा सी ओ मध्ये कोणतीही परीक्षा नाही कारण आपण चाचणी 2 पूर्ण केल्यावरही आपण खरोखर सीओ 6 शी संबंधित सामग्री शिकवण्यास सुरू केली नसते सीओ 6 शी संबंधित शिक्षण सामग्री केवळ नंतरच येते तर या सीओ 6 चा समावेश चाचणी 1 किंवा चाचणी 2 मध्ये नसतो त्याऐवजी काही अंशी त्यास 3 गुणांसाठी प्रश्नमंजुषा 2 ने संबोधित केले आहे परंतु उर्वरित गुण गृहपाठ 2 मध्ये संबोधित केले आहेत आणि आपण पाहिले आहे की गृहपाठ 2 सादर करण्याची नियोजित तारीख खूप उशीर ठरलेली आहे तर त्यावेळेपर्यंत सीओ 6 शी संबंधित शिक्षणाचे साहित्य योग्य प्रकारे पूर्ण केले गेले असेल आणि विद्यार्थ्यास गृहपाठ पूर्ण करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी पुरेसा वेळ असेल म्हणूनच पूर्ण सत्रामध्ये एक किंवा अधिक मूल्यमापन साधनांमध्ये प्रत्येक सीओला योग्य प्रकारे संबोधित केले जाऊ शकते हे सुनिश्चित करण्यासाठी या प्रकारची योजना आवश्यक आहे सीओला वाटप करावयाचे गुण निश्चित केल्यावर आणि त्या सीओसाठी कोणती मूल्यमापन साधने देणे आवश्यक आहे हे ठरवल्यानंतर निर्णय घेण्याचा पुढील मुख्य मुद्दा म्हणजे संबंधित बौद्धिक स्तरावरील गुणांचे वितरण होय आता सर्वसाधारणपणे एखाद्या मूल्यमापन वस्तूची बौद्धिक पातळी सीओच्या पातळीवर असणे अपेक्षित आहे सीओ विश्लेषक स्तरावर असल्यास अशी अपेक्षा केली जाते की मूल्यमापन साधने देखील विश्लेषक स्तरावर असतील जर सीओ वापर पातळीवर असेल तर मूल्यमापन साधने देखील वापर पातळीवर असावा तथापि प्रत्यक्षात बहुतेक शिक्षक विविध कारणांसाठी कमी आकलन पातळीवर मूल्यमापन साधने निश्चित करतात हे असू शकते की अगदी निम्न पातळीचे मूल्यमापन करणे देखील महत्वाचे आहे हे असे होऊ शकते की त्या त्या पातळीवर प्रथम त्यांची चाचणी घ्यायची असेल आणि विद्यार्थ्यांची अपेक्षित क्षमता प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रगती पहायची असेल तर अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे आपल्याकडे कमी आकलन पातळीवरील मूल्यमापन साधने असू शकतात म्हणून जर एखादा विशिष्ट सीओ वापर पातळीवर असेल तर मला त्या सीओशी संबंधित काही प्रश्न समजणे आणि लक्षात ठेवणे अशा निम्न पातळीवर काढणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की त्या सीओशी संबंधित माझ्याकडे लक्षात ठेवणे पातळीवर काही प्रश्न असू शकतात काही प्रश्न वापर पातळीवर आणि काही प्रश्न समजून घेण्याच्या पातळीवर देखील असू शकतात तर निम्न आकलन पातळीशी संबंधित मूल्यमापन साधनांना दिले जाणारे भारांक शिक्षका द्वारे ठरविले जातात जर एखादा सीओ वापर पातळीवर असेल तर मी वापर पातळी साठी किती गुणांचे वाटप करतो आणि समजणे आणि लक्षात ठेवणे या निम्न पातळी साठी मी किती गुणांचे वाटप करतो नक्कीच त्यामध्ये किती गुण समजणे पातळी साठी किती गुण लक्षात ठेवणे या पातळी साठी ही देखील शिक्षकाची निवड आहे परंतु एक सामान्य उपयोगी नियम असा आहे की निम्न आकलन पातळीशी संबंधित मूल्यमापन साधनांना दिले जाणारे भारांक 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे अर्थात ही 40 एक जादूची संख्या नाही आपण 35 टक्के वर निर्णय घेऊ शकता 30 टक्के वर निर्णय घेऊ शकता शिक्षकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु जर ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर मूल्यमापन कमकुवत असल्याचे दिसते असेल आणि जर आमचे मूल्यमापन साधने केवळ निम्न पातळीवर संबोधित करीत असतील परंतु वापर पातळीवर नाहीत मग सहसा मूल्यमापन निकृष्ट दर्जाचे मानले जाते आणि अर्थातच हे घडत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सामान्यत बऱ्याच संस्थांकडून असे केले जाते की मूल्यमापन साधने ही एक गुणवत्ता आश्वासक प्रक्रियेतून जातात जिथे या साधनांची वैधता मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ठरवली जाते म्हणून अशा प्रकारची काही मार्गदर्शक तत्त्वे असणे देखील आवश्यक आहे जसे निम्न आकलन पातळीशी संबंधित मूल्यमापन जास्तीत जास्त किती भारांकाचे असू शकते जे मूल्यमापन साधनांसाठी दिले जाऊ शकते 40 टक्के ही एक वाजवी संख्या आहे जी आपण प्रस्तावित करतो परंतु शिक्षकांना ही संख्या बदलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु निम्न आकलन पातळीला वाटप केलेल्या गुणांची टक्केवारी काय असू शकते याबद्दल काही प्रकारचे पूर्व विचार करावेत खरं तर पुन्हा आपण ओबीई चौकटीच्या आधीच्या काळात सत्रांत प्रश्नपत्रिकांकडे पाहिले तर बऱ्याच लोकांची तक्रार होती की प्रश्नपत्रिकेत प्रश्न फारच निम्न पातळीशी संबंधित आणि काहीवेळा फक्त लक्षात ठेवणे आणि समजून घेणे या पातळीचे प्रश्न असतात जरी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित कर्तृत्व उच्च बौद्धिक पातळीवरअसेल तरीही असे होते तर प्रश्नपत्रिका वाजवी गुणवत्तेची आहे हे सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकाने स्पष्ट योजना आखणे आवश्यक आहे ठरविल्या जाणाऱ्या मूल्यमापन साधनांशी संबंधित बौद्धिक पातळीवर सीओना पुरेशी संबोधणे आहेत तर ही एक निवड आहे जी शिक्षकांनी करणे आवश्यक आहे पुन्हा एक उदाहरणः आपण सीओ 5 पाहिले सीओ 5 साठी एकूण 10 गुणांचे नियोजन आहे आता गृहित धरा की सीओ 5 वापर पातळीवर आहे मग मी वापर पातळीसाठी किती गुणांचे वाटप करतो आणि समजून घेणे व लक्षात ठेवणे या पातळी साठी मी किती गुणांचे वाटप करतो तर ही एक निवड आहे जिथे शिक्षकाने वापर पातळीवर मूल्यमापन साधनांसाठी 6 गुण आणि निम्न पातळीच्या मूल्यमापन साधनांसाठी 4 गुण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हे 4 गुण पुन्हा समजाच्या पातळीवर 2 गुणांमध्ये आणि आठवण्याच्या पातळीवर 2 गुणांमध्ये विभागले गेले आहेत हे असे दिसते की हे बरेच तपशीलात आहे परंतु मूल्यमापन चांगल्या गुणवत्तेचे करायचे असेल तर या प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे आणि आपण आधीच पाहिले आहे की दर्जेदार मूल्यमापन चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाची गुरुकिल्ली आहे मूल्यमापन शिक्षण पुढे घेऊन जाते म्हणूनच जोपर्यंत मूल्यमापन आधीच काळजीपूर्वक नियोजित केले नाही तर तोपर्यंत मूल्यमापन चांगल्या प्रतीचे असेल याची शाश्वती नाही तथापि हे अगदी तपशीलात दिसत असले तरी सर्व मूल्यमापन साधने सर्व सीओना संबंधित आकलन पातळीवर संबोधित करतात हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे म्हणूनच चांगल्या गुणवत्तेचे मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी या प्रकारचे नियोजन पूर्णपणे आवश्यक आहे पुढील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या आकलन पातळीवरील गुणांच्या वितरणाविषयी निर्णय घेतल्यानंतर आपल्याला निश्चित करणे आवश्यक आहे की या गुणांचे वाटप दिलेल्या सीओसाठी आधीच नियोजित मूल्यमापन साधनांना कसे दिले जाते सीओसाठी आपण आधीच ठरविले आहे की मूल्यमापन साधने कोणती ज्यानी त्या सीओला संबोधित केले पाहिजे आता आपण आधीच त्या सीओला किती गुणांचे वाटप करायचे हे ठरविले आहे तसेच कोणत्या आकलन पातळीवर हेदेखील ठरवले आहे आता अंतिम निर्णय म्हणजे ही मूल्यमापन साधने कशी वितरीत करायची उदाहरणार्थ गृहित धरा की सीओ 5 साठी मूल्यमापन साधनांच्या गुणांचे वितरण म्हणजे चाचणी 2 8 गुण आणि प्रश्नमंजुषा 2 2 गुण आपल्याकडे आधी हेच उदाहरण होते हे लक्षात घ्या आपण तेच सुरू ठेवत आहोत आता या दोन्ही साधनांमधील गुणांचे वितरण आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आपण आधीच ठरविले आहे की वापर पातळीवर आम्हाला 6 गुणांची आवश्यकता आहे आणि मुद्दा असा आहे की हे 6 गुण टी 2 चे असतील आणि समजण्याच्या पातळीवर आम्हाला 2 गुण हवे होते आणि हे 2 गुणही टी 2 मध्ये असतील आणि लक्षात ठेवा पातळीवर आम्हाला 2 गुण आवश्यक आहेत आणि हे प्रश्नमंजुषा 2 मध्ये समाविष्ट केले जातील तर संबंधित मूल्यमापन साधनांना अनुसरून सीओ 5 शी संबंधित गुणांचे वितरण खालीलप्रमाणे आहेः चाचणी 2 मध्ये सीओ 5 शी संबंधित वापर पातळीवर 6 गुणांसाठी मूल्यमापन साधने असतील त्याच सीओ 5 शी संबंधित 2 गुणांसाठी समजा पातळीवर एक मूल्यमापन साधन असेल आणि प्रश्नमंजुषा 2 मध्ये लक्षात ठेवणे पातळीवर 2 किंवा 1 साधने असतील जे सीओ 5 शी संबंधित 2 गुणांसाठी असतील तर हे एका विशिष्ट सीओसाठी योजना प्रक्रिया पूर्ण करते आणि हे आपण सर्व सीओसाठी केले पाहिजे सर्व सीओंसाठी आपण त्या सीओला वाटप केलेली एकूण गुण संख्या त्या सीओला संबोधित करणार असलेली मूल्यमापन साधने आणि ज्या मूल्यमापन साधनांचे वितरण केले जाईल त्या संबंधित बौद्धिक पातळ्या निश्चित केल्या पाहिजेत तर यामुळे आम्हाला खाली दर्शविल्याप्रमाणे सीआयई योजनेचा सारांश मिळेल सीआयई साधने निश्चित करा प्रत्येक साधना साठी चिन्हांकित करा आणि या साधनांचे वेळापत्रक ही पहिली पायरी आहे त्यानंतर प्रत्येक सीओसाठी सीआयईसाठी गुणांचे वाटप हे गुण निवडलेल्या सीआयई साधनांवर वितरित करा आणि संबंधित बौद्धिक पातळीसाठी गुण निश्चित करा आपण असे केल्यास आम्हाला कदाचित यासारखी एक सारणी मिळेल सीओ 1 ची वास्तविक बौद्धिक पातळी समजून घेणे आहे आणि ती टी 1 मध्ये समाविष्ट आहे जी चाचणी 1 आणि प्रश्नमंजुषा 1 आहे चाचणी 1 मध्ये 5 गुणांचे वाटप केले जाते आणि प्रश्नमंजुषा 1 मध्ये 3 गुणांचे वाटप केले जाते तर मुळात सीओ 1 टी 2 आणि क्यू 1 या दोन साधनांमध्ये समाविष्ट केले जात आहे आणि त्यात समजण्याच्या पातळीवर टी 1 मध्ये 3 गुण असतील ते येथे दर्शविलेले नाही परंतु याचा अर्थ उर्वरित 2 गुण लक्षात ठेवा पातळीवर जातात तर टी 1 मध्ये आपण एका पातळीवर काही गुण केले आहेत आणि उर्वरित गुण निम्न पातळीवर त्याचप्रमाणे सीओ 2 आपण पाहू शकता की हे टी 1 प्रश्नमंजुषा 1 तसेच गृहपाठ 1 मध्ये समाविष्ट आहे तर हे 3 मूल्यमापन साधनांमध्ये पसरलेले आहे सीओ 3 जे वापर पातळीवर आहे ते टी 1 आणि गृहपाठ 1 मध्ये संबोधित केले आहेत त्याचप्रमाणे सीओ 4 टी 2 मध्ये आणि गृहपाठ 1 नंतर सीओ 5 टी 2 आणि प्रश्नमंजुषा 2 आणि सीओ 6 कोणत्याही चाचणीत आढळलेला नाही टी 1 किंवा टी 2 मध्ये नाही ते फक्त प्रश्नमंजुषा 2 आणि गृहपाठ 2 मध्ये संबोधित केले आहे जे नंतर येते तर मूलतः काय करण्याची गरज आहे ती अशी की सीओसाठी वाटप केले गेले आहेत जे गुण वेगवेगळ्या बौद्धिक पातळीवर पसरलेले आहेत समान बौद्धिक पातळी आणि निम्न बौद्धिक पातळी आणि ते सीआयईसाठी भिन्न मूल्यमापन साधनांवर पसरलेले आहेत तर हे सीआयई योजना प्रक्रिया पूर्ण करते अर्थात आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की टी 1 टी 2 प्रश्नमंजुषा 1 प्रश्नमंजुषा 2 गृहपाठ 1 आणि गृहपाठ 2 साठी एकूण गुण आहेत ते मूळ योजनेनुसार आहेत तर प्रत्येक मूल्यमापन साधनाला वाटप केलेले एकूण गुण मूळ योजना आणि संभाव्य चाचणी गृहपाठ आणि प्रश्नमंजुषानुसार आहेत हे सर्व अशा वेळी येथील जेव्हा संबोधित केलेल्या सीओ वर्गात पूर्ण केलेल्या असतील आणि सर्व बौद्धिक पातळी योग्य नियोजित केलेल्या असतील सीओच्या बौद्धिक पातळीप्रमाणे बौद्धिक पातळीला किती गुण निम्न पातळीला किती गुण हे सर्व नियोजन पूर्ण झाले आहे ज्यामुळे आपण येथे दर्शविलेली अंतिम सारणी बनते हे थोडेसे तपशीलवार दिसत असले तरी सीआयई योजना असेल हे सुनिश्चित करते की सीआयई सर्व सीओला प्रथम संबोधित करते नंतर योग्य बौद्धिक पातळीवरील सीओना संबोधित करते आणि ज्या वेळेस मूल्यमापन होते ते वाजवी असते तर आमच्याकडे अशी सीआयईची योजना असणे आवश्यक आहे तर मग आपण एसईई सत्रांत परीक्षेकडे जाऊ त्यात काय समाविष्ट आहे येथे फक्त एक सत्रांत परीक्षा आहे आणि अशा प्रकारे फक्त एक मूल्यमापन साधन आहे ज्याचे नियोजन करणे आवश्यक आहे तर एकाधिक मूल्यमापन साधनांसारखे काहीही नाही तेथे एकच आहे एसईई साधनांची रचना संस्था ते संस्था विद्यापीठ ते विद्यापीठा प्रमाणे बऱ्यापैकी बदलते अर्थात जी काही रचना असू शकते तिने संपूर्ण सीओ संबोधित करणे आवश्यक आहे ती महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याकडे एसईई साठी असलेल्या योजनेत पुढील पायऱ्यांचा समावेश आहे प्रत्येक सीओ मध्ये एसईईसाठी गुणांचे वाटप करा आणि नंतर संबंधित बौद्धिक पातळीसाठी गुण निश्चित करा तर फक्त या दोन पायऱ्यांची आवश्यकता आहे आणि या दोन पायर्यांचा उद्देश सीआयई प्रमाणे समान आहे याचा अर्थ असा की त्या सीओला लागणार्या वर्गातील तासांच्या प्रमाणात आणि त्या सीओच्या सापेक्ष महत्त्वानुसार आपण त्या सीओच्या एकूण गुणांवर निर्णय घ्या आणि नंतर सीओच्या बौद्धिक पातळीवर किती गुण आणि निम्न पातळीवर किती गुण हे निश्चित करा आता ही मूल्यमापन साधने एसईई इन्स्ट्रुमेंटच्या रचनेच्या आधारावर योग्य प्रकारे एकत्र केली जाणे आवश्यक आहे ही एक अतिरिक्त पायरी आहे कारण बहुतेक वेळा एसईईला एक निश्चित रचना मिळालेली असते आणि अंतिम एसईई साधन तयार करण्यासाठी मूल्यमापन साधने योग्य प्रकारे एकत्र करणे आवश्यक असते आपण संभाव्य संरचनांकडे पाहू त्यामुळे त्यांच्यात तपशिलानुसार मोठ्या प्रमाणात बदल होतो परंतु बहुतेक सर्व एकूण 100 गुणांसाठी असतात एस ई ई सी आय ई गुणोत्तरे 5050 असतील तर त्यांना पन्नास गुणांपर्यंत आणता येते मग हे 100 गुण 50 पर्यंत मोजले जातील जर ते 2080 च्या प्रमाणात असतील तर ते 80 पर्यंत मोजले जाऊ शकतात तर शेवटी ते वेगळ्या प्रकारे मोजले जाऊ शकतात परंतु प्रश्नपत्रिका सामान्यत एकूण 100 गुणांसाठी असते आणि सामान्यत लेखी प्रतिसाद आवश्यक असतो आणि कालावधी सामान्यत निश्चित केलेला असतो भारतीय परिस्थितीत साधारणत 3 तास भारतात सध्या एसईई प्रश्नपत्रिकेसाठी 3 लोकप्रिय रचना आहेत तेथे बरेच प्रकार आहेत परंतु तीन प्रकारच्या रचना उपलब्ध आहेत प्रकार 1 तेथे 8 प्रश्न आहेत सर्व प्रश्न समान गुणांचे आहेत विद्यार्थ्यांना 5 पूर्ण प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे म्हणजेच प्रत्येक प्रश्न 20 गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्नामध्ये ए बी सी डी सारखे उप प्रश्न असू शकतात परंतु सामान्यत उप प्रश्न 4 पेक्षा जास्त नसतात आणि या उप प्रश्नांसाठी गुणांचे वाटप हे बऱ्यापैकी अनियंत्रित असू शकते जसे 3 उप प्रश्न असू शकतात तर माझ्याकडे 4 4 12 एकूण 20 किंवा माझ्याकडे 3314 असू शकतात किंवा माझ्याकडे 3 5 12 असू शकतात व्यावहारिकरित्या ते अनियंत्रित आहे शिक्षकाला उप प्रश्नांची संख्या आणि प्रत्येक उपप्रश्नासाठी देण्यात आलेल्या गुणांच्या संदर्भात मर्यादित स्वातंत्र्य आहे तथापि जर असे नियोजन केले असेल तर आपण नंतर पाहू की साधन पेढी तयार करणे खूप अवघड आहे तर उप प्रश्नांसाठी देखील एक प्रकारची रचना असणे इष्ट असू शकते आपण जेव्हा साधन पेढींकडे पाहू तेव्हा आपण हे तपासू आता या प्रकारच्या प्रश्नपत्रिकेची रचना एकेकाळी खूप लोकप्रिय होती परंतु आज खरोखरच ती कोणत्याही संस्थेला अनुकूल नाही कारण ओबीई फ्रेमवर्कच्या दृष्टीकोनातून कमकुवतपणा हा आहे की आम्हाला काही सीओशी संबंधित कोणताही कामगिरीचा डेटा मिळू शकत नाही विशेषतः नंतरच्या भागाशी संबंधित सीओ विद्यार्थ्यांद्वारे आणि कधीकधी शिक्षकांकडूनदेखील वगळले जाऊ शकतात तर उत्तर दिले जाणारे 5 प्रश्न सर्व अभ्यासक्रमाच्या आधीच्या भागाशी संबंधित असतील आणि त्या भागाशी संबंधित सीओकडे मूलत लक्ष दिले गेले आहे हे पुन्हा एकदा स्वायत्त संस्थांकडून लक्षात आले तर ही रचना आज पूर्णपणे बाद आहे आणि केवळ खूपच कमी संस्था अजूनही या संरचनेचे अनुसरण करीत आहेत व्यावहारिकदृष्ट्या ते अनुकूल नाही आणि आपण याबद्दल यापुढे चर्चा करणार नाही प्रकार 2 येथे हे स्पष्ट केले गेले आहे की बहुतेक ओबीईनी घेतलेल्या चौकटींमध्ये अभ्यासक्रम सामान्यत 5 घटकांमध्ये आयोजित केला जातो आणि सत्रांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्येक घटकाशी संबंधित 2 प्रश्न असतात आणि विद्यार्थ्याला या दोन प्रश्नांमधून एका पूर्ण प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते म्हणजे एक पर्याय आहे परंतु अंतर्गत पर्याय आहे 2 प्रश्न समान घटकाशी संबंधित आहेत आणि विद्यार्थ्यांपैकी एकास उत्तर द्यावे लागेल याचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्याला प्रत्येक घटकातील एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल तर एकूण 10 प्रश्न आहेत सर्व समान गुणांचे आहेत आणि विद्यार्थ्यांना फक्त 5 उत्तरे देणे आवश्यक आहे असे दिसते की तेथे एक मोठी निवड आहे परंतु प्रत्यक्षात निवड 2 पैकी 1 पर्यंत मर्यादित आहे तर घटक 1 साठी 2 प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना 1 उत्तर द्यावे लागेल त्याचप्रमाणे घटक 2 साठी 2 विद्यार्थ्यास 1 प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल अशाप्रकारे नेहमी 2 मधून 1 निवडावा लागेल अर्थात फायदा म्हणजे आम्हाला सर्व सीओशी संबंधित कामगिरी डेटा मिळतो कारण 5 घटक मूलत सीओची विशिष्ट संख्या म्हणून लिहिलेले असतात हे बऱ्यापैकी लोकप्रिय आहे आणि बऱ्याच स्वायत्त संस्था तसेच बऱ्याच विद्यापीठांनी आजकाल हा प्रकार अधिक स्पष्टपणे स्वीकारला आहे असे प्रश्नपत्रिका निश्चित करण्यासाठी सर्व सीओकडे लक्ष देणे आवश्यक आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन प्रश्न यांच्यामधून निवड अपेक्षित आहे उदाहरणार्थ प्रश्न 1 आणि 2 पहिल्या घटकाशी संबंधित ज्या दोन प्रश्नांमध्ये निवड करायची आहे त्यांनी समान सिओ संबोधित करणे आवश्यक आहे आणि संरचनेत समान असणे आवश्यक आहे तर सीओची प्राप्ती पातळी निश्चित करण्यासाठी केवळ कामगिरी डेटाचा योग्य वापर केला जाऊ शकतो जर प्रश्न 1 सीओ 1 आणि सीओ 2 ला संबोधित करीत असेल आणि प्रश्न 2 हा दुसरा पर्याय असेल तर प्रश्न 2 मध्ये देखील सीओ 1 आणि सीओ 2 संबोधित करणे आवश्यक आहे आणि ते या अर्थाने संरचनेत समान असले पाहिजेत की जर एका प्रश्नात सीओ 1 चे एकूण गुण 8 आणि सीओ 2 चे एकूण गुण 12 दिले गेले तर निवड देखील समान असणे आवश्यक आहे सीओ 1 पुन्हा 8 गुण सीओ 2 12 गुण उपविभाग भिन्न असू शकतात परंतु वाटप केलेले एकूण गुण समान असणे आवश्यक आहे निवडलेल्या बौद्धिक पातळीची रचना देखील समान असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा नाही की तेथे कोणतेही फरक असू शकत नाहीत परंतु भिन्नता कमीतकमी असावी म्हणूनच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पर्याय म्हणून दिलेले दोन प्रश्न सीओ च्या दृष्टीने तसेच बौद्धिक पातळीच्या दृष्टीने समान असणे आवश्यक आहे जेणेकरुन आम्हाला मिळालेला कामगिरी डेटा सीओची प्राप्ती पातळी निश्चित करण्यासाठी विश्वासार्ह असेल म्हणूनच आधी चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक सीओला वाटप केलेले गुण त्या सीओला दिलेले वर्ग तासांचे प्रमाण तसेच त्या सीओच्या सापेक्षिक महत्त्वा बद्दल शिक्षकाची व्यक्तिनिष्ठ धारणा हे विचारात घेतले पाहिजेत सीआयई प्रमाणेच आपण एसईई साठीदेखील गुण निश्चित करण्यासाठी समान तर्क वापरतो आजकाल काही विद्यापीठांमध्ये एक प्रकारचा तिसरा प्रकार अधिक प्रख्यात झाला आहे जिथे प्रश्नपत्रिकेचे दोन भाग आहेत भाग ए आणि भाग बी भाग ए मध्ये उद्देशपूर्ण प्रकारचे प्रश्न आहेत ज्यात संपूर्ण अभ्यासक्रम आणि या भागाला देण्यात आलेल्या एकूण गुणांचा समावेश आहे या भागाला दिलेले एकूण 100 पैकी गुण 10 ते 20 पर्यंत बदलू शकतात उर्वरित गुण भाग बी ला वाटप केले असतात आणि भाग बी ची रचना एसईई प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या प्रकाराप्रमाणे आहे याचा अर्थ अभ्यासक्रम पाच घटकात आयोजित केला आहे प्रत्येक घटकासाठी 2 प्रश्न असतात विद्यार्थ्याला त्या 2 प्रश्नांपैकी 1 उत्तर द्यावे लागेल तर निवड 2 पैकी 1 आहे एकूण 10 विद्यार्थ्याला उत्तर द्यावे लागतील 5 प्रत्येक घटकांमधून 1 फरक इतकाच आहे की प्रत्येक प्रश्नाला आता गुणांची संख्या कमी असेल कारण काही गुण भाग ए साठी वाटप केले गेले आहेत उदाहरणार्थ भाग एला 20 गुण मिळाले असल्यास भाग बी ला केवळ 80 गुण मिळाले आहेत तर 5 प्रश्न 80 गुणांमध्ये समान वाटले गेले आहेत तर प्रत्येक प्रश्नाचे 20 गुणांऐवजी केवळ 16 गुण असतील अन्यथा रचना एस ई ई प्रश्नपत्रिका प्रकार दोन प्रमाणेच आहे आता एसईई प्रश्नपत्रिका निश्चित करण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे बऱ्यापैकी सोपी आहेत भाग ए मध्ये सर्व सीओना संबोधित करणे आवश्यक आहे आणि मग भाग ए मध्ये किती वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांच्या आधारे प्रत्येक सीओला किती समर्पित करावे हे कोणी ठरवू शकते प्रत्येक सीओचे सापेक्ष महत्त्व वापरुन प्रत्येक सीओसाठी किती तास घालवले गेले यानुसार सीओशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या ठरवली जाऊ शकते आता भाग बी साठी मार्गदर्शक तत्त्वे एसईई प्रश्नपत्रिका प्रकार 2 प्रमाणेच आहेत कारण एसईई प्रश्नपत्रिका प्रकार 2 मधे खरोखरच काही फरक नाही इतकाच फरक आहे की तो कमी संख्येसाठी आहे अन्यथा आपल्याला अपेक्षित अशीच रचना आहे येथे सीआयई आणि एसईई साठी मूल्यमापन योजनेची आमची चर्चा पूर्ण होते तर स्वाध्याय असा आहे की एक चाचणी टी 1 ची रचना करा जी आपल्या रचनेनुसार दिलेल्या विषयाच्या अंतर्गत मूल्यांकनचा एक भाग आहे सीओला संबोधित केले जाणारे संकेत त्यांच्या बौद्धिक पातळ्या टी 1 चे वेळापत्रक आणि संबंधित सीओ वर्गात कधी शिकवले जाणार आहेत हे दर्शवा प्रकार 2 किंवा प्रकार 3 चे एक सीईई साधन रचा मुळात त्यामध्ये काही फरक नाही फक्त प्रकार तीन मध्ये रचनेप्रमाणे काही गुण वस्तुनिष्ठ प्रश्नांना दिले आहेत आणि या स्वाध्यायाचे निकाल ta iisctagmail com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद आपल्या पुढील भागात आपण साधन पेढी रचण्याची प्रक्रिया समजून घेऊ साधन पेढी म्हणजे काय आम्हाला साधन पेढीची गरज का आहे साधन पेढीचे काय फायदे आहेत आणि साधन पेढीची रचना काय आहे आणि आपण साधन पेढीची रचना कशी करतो आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद आणि यासह आपण हा भाग संपवू